इलेक्ट्रॉनिक साहित्य उपकरणे आणि निर्मितीची मूलभूत तत्त्वे या अभ्यासक्रमाच्या पहिल्या व्याख्यानामध्ये आपले स्वागत आहे या अभ्यासक्रमामध्ये आपण अर्धसंवाहक semiconductor सामग्री पाहू आपण गुणधर्मांचा विशेषतः इलेक्ट्रॉनिक गुणधर्मांचा अभ्यास करू आपण उपकरणे तयार करण्यासाठी अर्धसंवाहक सामग्रीचा वापर करू तर ही उपकरणे दोन अर्धसंवाहकांपासून बनवली जाऊ शकतात ते अर्धसंवाहक आणि धातू किंवा अगदी अर्धसंवाहक आणि विद्युतरोधक आणि धातूपासून बनवले जाऊ शकतात आपण काही ऑप्टिकल उपयोजना जसे की एलइडी आणि सौर भागासाठी साधने पाहू शेवटी आपण सध्याच्या सूक्ष्म निर्मिती उद्योगाकडे पाहू जिथे आपण या अर्धसंवाहकांपासून बनलेल्या उपकरणांपासून एकात्मिक सर्किट तयार करू अभ्यासक्रमाच्या अखेरीस आपण काही पर्यायी निर्मिती तंत्रांकडेसुद्धा लक्ष देऊ जिथे आपण सध्या वापरल्या जाणाऱ्या मार्गदर्शित पध्दतीऐवजी उपकरणे बनवण्यासाठी तळाशीचा दृष्टिकोन वापरतो जेव्हा आपण इलेक्ट्रॉनिक साहित्याचा विचार करतो तेव्हा मनात येणारा पहिला गुणधर्म म्हणजे विरोध विरोध किंवा प्रतिरोधकता जर आपण वापरू शकत असाल तर साहित्य 3 श्रेणींमध्ये विभक्त करण्यासाठी वापरले जाऊ शकते प्रथम एक विद्युतवाहकसंवाहक आहेत नंतर आपल्याकडे अर्धसंवाहक आहेत आणि नंतर शेवटी आपल्याकडे विद्युतरोधक आहेत आपण मुख्यतः धातूंशी विद्युतवाहक म्हणून व्यवहार करणार असल्याने मी त्यांना फक्त धातू म्हणून लिहितो जेव्हा आपण विरोधाचा विचार करतो तेव्हा विरोधाचे एकक ओहम असते आणि चिन्ह Ω असे असते विरोध हा विद्युतदाब आणि विद्युत दोन्हीशी संबंधित असतो आणि हाच ओहमचा नियम Ohm's law म्हणून ओळखला जातो ओहमचा नियम म्हणतो की विद्युतदाब हे सध्याच्या काळात विरोध करणे हे लिहिण्याची दुसरी पद्धत आहे विरोध म्हणजे विद्युतदाबाच्या वर विद्युत विद्युतदाबाचे एकक व्होल्ट आहे विद्युतचे एकक अँपिअर आहे आता विरोध नमुन्याच्या परिमाणांवर अवलंबून आहे म्हणून जर आपल्याकडे पातळ अरुंद सामग्री असेल किंवा आपल्याकडे लहान व्यासाची तार असेल तर विरोध जास्त असतो म्हणून आपल्याला मापदंडांचा विचार करणे आवश्यक आहे जे नमुन्याच्या परिमाणांवर अवलंबून नाही आणि या मापदंडांला प्रतिरोधकता म्हणतात प्रतिरोधकता सामान्यतः ρ म्हणून दिली जाते आणि ती विरोधाशी संबंधित असते जेथे R हा विरोध आहे A हा क्रॉस विभागीय क्षेत्र आहे आणि l ही नमुन्याची लांबी आहे प्रतिरोधकतेचे एकक Ω m आहे आपल्याकडे Ω सेमी Ω cm देखील असू शकते प्रतिरोधकतापेक्षा विरुद्ध असलेल्याला वाहकता म्हणतात वाहकताचे एकक Ω 1 m 1 हे आहे तर आपण दोन संकल्पना मांडल्या आहेत एक प्रतिरोधकता दुसरी वाहकता आपण असेही म्हटले आहे की आमच्याकडे तीन प्रकारची सामग्री आहे विद्युतवाहकसंवाहक अर्धसंवाहक आणि विद्युतरोधक आणि त्यांच्यातील फरक म्हणजे प्रतिरोधकता मूल्यांची भिन्नता या तीनही प्रकारांसाठी प्रतिरोधकतेसाठी आपण काही ठराविक मूल्ये पाहू चला धातू किंवा वाहकांसह प्रारंभ करूया धातूंची काही ठराविक उदाहरणे म्हणजे तांबे सोने प्लॅटिनम चांदी तर काही ठराविक प्रतिरोधकता काय आहेत तर ρ चे एकक Ω मी Ω m आहे तांब्याच्या बाबतीत 15 7 x 10 9 सोन्यासाठी 22 8 x 10 9 10 9 हे सर्वांसाठी सामान्य आहे प्लॅटिनम त्याच्या 98 पेक्षा किंचित जास्त आहे चांदी प्रत्यक्षात तांब्यापेक्षा चांगले वाहक आहे परंतु चांदी देखील महाग असते म्हणून जेव्हा आपण धातूंकडे पाहतो तेव्हा आपल्याकडे वाहकता असते किंवा आपल्याकडे सुमारे 10 9 Ω m इतकी प्रतिरोधकता असते चला पुढे अर्धसंवाहक पाहू अर्धसंवाहकांची काही उदाहरणे म्हणजे जर्मेनियम सिलिकॉन झिंक ऑक्साईड गॅलियम आर्सेनाइड Germanium Silicon Zinc Oxide Gallium Arsenide प्रतिरोधकतेची काही ठराविक मूल्ये सिलिकॉन सुमारे 0 1 103 झिंक ऑक्साईड 10 2 ते 10 4 आहे ते कमी आहे गॅलियम आर्सेनाइड 10 6 ते 10 2 आहे या सर्व प्रकरणांमध्ये मी मूल्यांची श्रेणी दिली आहे वास्तविक प्रतिरोधकता किंवा वाहकता अशुद्धतेच्या पातळीवर आणि स्फटिक स्थितीवर म्हणजे आपल्याकडे एकच स्फटिक किंवा अनेक स्फटिक आहेत यावर अवलंबून असते अर्धसंवाहकांच्या बाबतीत प्रतिरोधकतेसाठी ही काही मूल्ये आहेत तर विद्युतरोधकाचे काय काही ठराविक विद्युतरोधकाची उदाहरणे पाहूया जसे की आपण लाकूड विआयनीकृत क्षाररहित पाणी म्हणू शकता त्यामध्ये विरघळलेले क्षार नसतात तसेच काच आणि क्वार्ट्ज आहेत ही काही ठराविक मूल्ये आहेत तर काचेच्या बाबतीत 105 जिथे प्रतिरोधकता 1010 ते 1014 च्या आसपास आहे जर काचेमध्ये काही डोपिंग घटक असतील किंवा नसतील किंवा काही अशुद्धता असेल तर क्वार्ट्जच्या बाबतीत ते जास्त असेल तर जे आपण मूलतः पाहत असतो ते म्हणजे आपल्याकडे धातू आहे किंवा आपल्याकडे अर्धसंवाहक आहे किंवा आपल्याकडे विद्युतरोधक आहे यावर अवलंबून प्रतिरोधकतेची विस्तृत श्रेणी आहे तर या मूल्यांमध्ये हा फरक कसा समजून घ्यावा हा प्रश्न आहे हे करण्यासाठी आपल्याला साहित्याचा बँड अंतर आणि बँड अंतर कसे विकसित होईल ते पाहणे आवश्यक आहे आमचे लक्ष्य प्रामुख्याने धातू आणि अर्धसंवाहकांवर असेल परंतु आपण ज्या काही संकल्पना विकसित करतो त्या आपण विद्यतरोधकवर तितक्याच लागू करू शकतो तर आपण पुढे जाऊया आणि धातूपासून सुरू होणारे बँड अंतर कसे विकसित होते त्याबद्दल पाहू जेव्हा आपल्याकडे वैयक्तिक अणू असतात तेव्हा ऊर्जा पातळी सहसा तीक्ष्ण आणि वेगळी असते खरोखर प्रश्न असा आहे की जेव्हा हे सर्व अणू एकत्र येऊन घन सॉलिड बनतात तेव्हा काय होते आपण एका साध्या अणूपासून सुरुवात करूया की आपल्याला माहित आहे की हा हायड्रोजन अणू आहे हायड्रोजन अणूमध्ये एक इलेक्ट्रॉन असतो आणि त्याच्या अणुकेंद्रामध्ये एक प्रोटॉन असतो एक इलेक्ट्रॉन k कक्षामध्ये आहे आणि हायड्रोजनसाठी अणू संरचना 1s1 आहे जेव्हा 2 हायड्रोजन अणू एकत्र येतात तेव्हा काय होते जेव्हा आपल्याकडे दोन हायड्रोजन अणू असतात तेव्हा आपल्याकडे 2 1s अणू कक्षीय असतात जे एकत्र येतात आणि ते आपल्याला दोन आण्विक कक्षा मॉलिक्युलर ऑरबिटल्स देतात तर 2 हायड्रोजन अणूंमध्ये 2 अणू कक्षीय असतात जे आपल्याला 2 आण्विक कक्षा देतात गुरुत्वाकर्षणासाठी मी अणू कक्षांना AO आणि आण्विक कक्षीयांना MO म्हणू शकतो चला या अणू कक्षांना ψ1s च्या चिन्हाने दर्शवूया 1s या वस्तुस्थितीचा संदर्भ देते की आपल्याकडे 1s कक्षामध्ये इलेक्ट्रॉन आहे प्रमाण यांत्रिकीमध्ये ψ इलेक्ट्रॉनच्या तरंग कार्याचे प्रतिनिधित्व करते जर आपल्याकडे 2 हायड्रोजन अणू A आणि B असतील तर आपल्याकडे 2 अणू कक्षीय असतील त्यांना ψ1sA आणि ψ1sB म्हणू शकतो आता आण्विक कक्षा तयार करण्यासाठी या 2 तरंग कार्यांना ψ1sA आणि ψ1sB एकत्र ठेवणे आवश्यक आहे आणि ते करण्याचे 2 मार्ग आहेत दर्शविले जाते आपण त्यांना वजा करू शकतो आणि याला विरोधी बंधन कक्षीय म्हणतात उर्जेच्या बाबतीत बंधन कक्षीयमध्ये सिग्मा विरोधी बंधन कक्षीयपेक्षा जास्त ऊर्जा असते आणि मी याला σ असे दर्शवणार आहे म्हणून मी याला σअसे म्हणणार आहे आम्ही हे चित्रात्मकपणे देखील दर्शवू शकतो तर आपण 2 हायड्रोजन अणू घेऊ तर मध्यभागी आपल्याकडे केंद्रक आहे आणि बाहेर तुमच्याकडे इलेक्ट्रॉन A आणि B आहेत त्या प्रत्येकामध्ये अणू कक्षीय आहे अणू तरंग कार्य आहे तर हे ψ1sA आहे जे A आणि ψ1sB साठी अणू कक्षीय आहे या दोन्ही प्रकरणांमध्ये मी अणू कक्षांसाठी एक घातांक कार्य निवडले आहे हे दाखवण्याचा एक मार्ग आहे की हे प्रत्यक्षात एक घातांक कार्य आहे परंतु आपण ते पाहणार नाही जोपर्यंत आमचा संबंध आहे आमच्याकडे एक कक्षीय आहे जो मध्यवर्ती भागापासून वेगाने कमी होत आहे आणि आपण ते राखू शकतो तर आता आपल्याकडे 2 अणू कक्षा आहेत आपण त्यांना जोडू शकतो किंवा वजा करू शकतो आपण त्यांना जोडल्याने परिणामी तरंग कार्य असे काहीतरी दिसते तर आपल्याकडे 2 अणू किमान आहे आणि नंतर आपल्याकडे 2 केंद्रकांमध्ये कमाल आहे तर हे तुमचे बंधन कक्षीय आहे आम्ही त्याला σ म्हणू शकतो आपण त्यांना वजा करू शकता जे विरोधी बंधन कक्षीय आहे जर तुम्ही बघितले तर σ अजिबात शून्यावर जात नाही दुसरीकडे 2 अणूंच्या दरम्यान σ 2 ते कमीतकमी शून्यावर जाते आणि याला नोड म्हणतात तर σ मध्ये शून्य नोड आहे आणि σ मध्ये 1 नोड आहे आपण म्हणू शकतो की σ मध्ये σ पेक्षा कमी उर्जा असते बंधन कक्षीय हे विरोधी बंधन कक्षीयपेक्षा अधिक स्थिर असते संक्षिप्तपणे याचे प्रतिनिधित्व करण्याचा आणखी एक मार्ग म्हणजे आपल्या 2 अणू कक्षीय A आणि B चा विचार करणे प्रत्येकामध्ये एक इलेक्ट्रॉन आहे जेव्हा हे 2 विलीन होतात तेव्हा ते बंधन कक्षीय आणि विरोधी बंधन कक्षीय दोन्ही तयार करतात तर आपल्या बंधन कक्षीयमध्ये कमी उर्जा आहे जी तुमची σ आहे विरोधी बंधन कक्षीय मध्ये जास्त ऊर्जा आहे ती म्हणजे σ प्रत्येक कक्षामध्ये उलट फिरकीचे 2 इलेक्ट्रॉन घेऊ शकते तर दोन्ही इलेक्ट्रॉन σ अशा प्रकारे जातात जेव्हा आपण 2 हायड्रोजन अणूंमधून हायड्रोजन रेणू तयार करता तेव्हा संपूर्ण प्रणालीची ऊर्जा कमी असते तर H2 तयार करण्यासाठी अनुकूल असते जेव्हा 2 हायड्रोजन अणू एकत्र येतात तेव्हा आपण हे चित्र उर्जा विरुद्ध बंध लांबीच्या आकृतीद्वारे देखील दर्शवू शकता त्या विशिष्ट प्लॉटमध्ये आपल्याकडे y अक्षावर उर्जा असेल आणि आपल्याकडे x अक्षावर बंधची लांबी असेल तर ऊर्जा विरुद्ध बंधची लांबी आहे जेव्हा 2 हायड्रोजन अणू खूप वेगळे असतात तेव्हा आपण असे म्हणतो की हायड्रोजन अणू अनंत आहेत मग आपल्याकडे जे आहे ते फक्त अणू कक्षेत आहे तर मी त्यांना येथे दर्शवितो की 1s कक्षा आहे आणि त्यामध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे मग आपण आपले हायड्रोजन अणू एकत्र आणण्यासाठी सुरुवात करा म्हणून जेव्हा एकत्र येऊ लागतात तेव्हा ते एकमेकांचा प्रभाव पाहतील शेवटी अणू कक्षेत मिसळतील आणि आपल्याला आण्विक कक्षीय σ आणि σ देतील तर यासाठी आपल्याकडे काही समतोल अंतर असेल मला हे समतोल अंतर म्हणू द्या तर रेणूतील 2 हायड्रोजन अणूंसाठी समतोल अंतर आहे तर आपल्याकडे आता अणू एकत्र आले आहेत ते 2 आण्विक कक्षीय तयार करतात एक आहे σ दुसरा आहे σ तर σ मध्ये कमी ऊर्जा आहे जी बंधनीय आहे σ मध्ये उच्च ऊर्जा आहे जी बंधन विरोधी आहे आणि दोन्ही इलेक्ट्रॉन σ मध्ये जातात म्हणून हे चित्र आहे जे हायड्रोजनशी संबंधित आहे आपण हेलियम 2 तयार होणार नाही याचे स्पष्टीकरण देण्यासाठी आपण समान आकृती वापरू शकतो हेलियमच्या बाबतीत सांगायचे झाल्यास हा एक नोबल वायू आहे ज्यामध्ये 1s कक्षामध्ये 2 इलेक्ट्रॉन असतात जर 2 हीलियम अणू एकत्र आले तर आपल्याकडे येथे 2 इलेक्ट्रॉन असतील आपल्याकडे येथे 2 इलेक्ट्रॉन आहेत पुन्हा एकदा दोन्ही 1s आपण मिश्रण करून आणि एक बंधन आणि विरोधी बंधन तयार करण्याचा विचार करू शकता तर हे आपले σ हे आपले σआहे आता आपल्याकडे एकूण 4 इलेक्ट्रॉन आहेत 2 इलेक्ट्रॉन σ मध्ये जातील परंतु 2 इलेक्ट्रॉन देखील σ असलेल्या विरोधी बंधनमध्ये जातात तर He2 ची एकूण ऊर्जा फक्त 2 He अणूंपेक्षा जास्त आहेत तर म्हणूनच आपल्याकडे हेलियम 2 नसतील हे चित्र पुरेसे चांगले आहे जोपर्यंत आपल्याकडे 2 अणू आहेत जर माझ्याकडे 3 हायड्रोजन अणू असतील तर आपण ते पाहू शकतो तर आपण असे म्हणूया की आपल्याकडे 3 हायड्रोजन अणू आहेत A B आणि C आपले अणू कक्षीय ψ1sA ψ1sB ψ1sC हे आहेत जेव्हा आमच्याकडे 2 अणू असतात तेव्हा आपण म्हणालो की ते 2 कक्षीय 2 आण्विक कक्षीय बनवतात आता जेव्हा आपल्याकडे 3 अणू आहेत तेव्हा आपल्याला 3 आण्विक कक्षीय मिळणार आहेत हे आण्विक कक्षा घेण्याचे 3 मार्ग आहेत पहिले म्हणजे सर्व 3 जोडणे ही सर्वात कमी उर्जा आहे आपण एक वजाबाकी देखील करू शकता ही सर्वात कमी ऊर्जा आहे आणि नंतर त्यांच्यामध्ये आणखी एक आहे यामध्ये सर्वात जास्त ऊर्जा आहे तर या विशिष्ट प्रकरणात दुसऱ्या हायड्रोजन अणूच्या योगदानाकडे दुर्लक्ष केले जाते कारण ते 0 असते तर मला ते फक्त लिहू द्या तर ψ2 म्हणजेच ψ1sA ψ1sC आहे आपण 3 हायड्रोजन अणू घेऊन हे पुन्हा चित्रित करू शकतो तर पहिल्या प्रकरणात आपण सर्व 3 कक्षा एकत्र जोडत आहोत तर हे A B आणि C आहेत आपण सर्व 3 जोडत आहोत आता हे ψ1 आहे हे कार्य कुठेही 0 वर जात नाही तर ψ2 च्या बाबतीत आपल्याकडे 0 नोड्स आहेत आम्ही सांगितले की कार्य अणू B वर 0 वर जाते म्हणूनच A आणि C कडून फक्त योगदान होते हे ψ2 आहे तर त्यात 1 नोड आहे आणि ψ3 च्या बाबतीत आपल्याकडे 2 नोड आहेत तर 0 नोड्स असलेली ही सर्वात कमी उर्जा आहे मग आपल्याकडे 1 नोड आहे जी शेवटी एक उच्च ऊर्जा आहे ψ3 ज्यामध्ये या प्रकरणात उच्च ऊर्जा आहे तसेच आपण एक उर्जा विरूद्ध बंध लांबी आकृती काढू शकतो जर आपण 3 हायड्रोजन अणूंसाठी उर्जा विरुद्ध बंधनाची लांबी केली तर आपल्याकडे आपल्या 3 कक्षा आहेत ψ1 सर्वात कमी ψ3 उच्चतम आणि नंतर ψ2 मध्यभागी आता आपल्याकडे 3 इलेक्ट्रॉन आहेत 2 इलेक्ट्रॉन ψ1 वर जातील आणि 1 इलेक्ट्रॉन ψ2 वर जाईल तर जर आपल्याकडे 3 हायड्रोजन अणू असतील तर असे होईल आता जर आपल्याकडे 4 हायड्रोजन अणू असतील तर आपल्याकडे 4 आण्विक कक्षा असतील आपल्याकडे येथे 4 ओळी असतील जर आपल्याकडे 5 असतील तर 5 ओळी असतील तर अशाप्रकारे अणूंची संख्या वाढल्याने आपल्या उर्जा विरुद्ध बंधनाची लांबी आकृतीवर आपल्या अधिक ओळी असतील तर शेवटी आपण असे म्हणू शकतो की आपल्याकडे N अणू असल्यास N हायड्रोजन अणू असू शकतात मग आपल्याकडे N आण्विक कक्षीय असतील प्रत्येक आण्विक कक्षीय विरुद्ध फिरकीचे 2 इलेक्ट्रॉन घेऊ शकतात तर 2xN उर्जा स्थिती आणि क्रमांक 2 येतो कारण आपल्याकडे विरुद्ध फिरकीचे 2 इलेक्ट्रॉन असू शकतात ठीक आहे तर आपण हायड्रोजन वापरून विकसित केलेले हे चित्र आहे आपण हेलियम कसे तयार होणार नाही हे देखील दाखवले जर आपण गुंतागुंत थोडी पुढे वाढवली आणि नंतर लिथियमकडे पाहिले तर जेव्हा आपल्याकडे लिथियम असते तेव्हा लिथियममध्ये 3 इलेक्ट्रॉन असतात इलेक्ट्रॉनिक संरचना इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 1s2 आहे 2s1 लिथियममधील 1s कक्षा ही आतील कक्षा आहे आतील कवच सहसा बंधामध्ये गुंतलेले नसते तर आपण आतील कक्षाच्या प्रभावाकडे दुर्लक्ष करू तर आपल्याला 2s1 इलेक्ट्रॉन मध्ये स्वारस्य आहे तर यात 2s कक्षामध्ये पुन्हा 1 e आहे तर हे हायड्रोजन अणूसारखे आहे तर आपण लिथियमसाठी समान युक्तिवाद वापरू शकतो जसे हायड्रोजनच्या बाबतीत पाहिले होते म्हणून जर तुम्ही N लिथियम अणू फक्त 2s इलेक्ट्रॉन मोजत असाल तर आपल्याकडे N आण्विक कक्षीय असेल जे तुम्हाला 2N ऊर्जा देईल पुन्हा 2 का कारण प्रत्येक ऊर्जा स्थिती किंवा प्रत्येक आण्विक कक्षेत 2 इलेक्ट्रॉन असू शकतात पुन्हा एकदा आपण लिथियमसाठी उर्जा विरूद्ध बंध लांबी आकृती काढू शकतो तर आपल्याकडे y अक्ष वर ऊर्जा आहे x अक्ष वर बंध लांबी तर ऊर्जा बंध लांबी नंतर आपल्याकडे समतोल अंतर आहे हे लिथियम अणूंचे समतोल अंतर आहे जेव्हा ते एकत्र येऊन घन बनतात तर आपल्याकडे 1s2 आहे जी आतील कक्षा आहे आणि 2 इलेक्ट्रॉन म्हणून जसे मी म्हटले आहे की आतील कक्षा बंधामध्ये भाग घेत नाही तर ती एक सरळ रेषा राहिली आहे ती बँड बनवत नाही आता आपल्याकडे 2s1 आहे जर आपल्याकडे N लिथियम अणू असतील तर त्या सर्व लिथियम अणूंपैकी 2s1 एकत्र येतात आणि N आण्विक कक्षा तयार करतात पुन्हा एकदा आपण हे चित्र काढू शकतो जिथे आपल्याकडे N रेषा असतील या विशिष्ट प्रकरणात मी 1 2 3 6 ओळी काढल्या आहेत या विशिष्ट प्रकरणात N 6 आहे या ओळींमधील अंतर N वर अवलंबून आहे आणि ते समतोल अंतरावर देखील अवलंबून आहे तर N चे विशिष्ट मूल्य काय आहे N सहसा खूप मोठी संख्या असते उदाहरणार्थ जर आपण लिथियम घेतले तर लिथियमचे अणू वजन 7 ग्रॅम प्रति मोल असते तर जर आपल्याकडे 7 ग्रॅम लिथियम असेल तर आपल्याकडे 1 मोल आणि 1 मोलमध्ये 6 023 x 1023 अणू असतील हे अवागाड्रो नंबर आहे तर आपले N चे ठराविक मूल्य आहे जर आपल्याकडे 7 ग्रॅम सामग्री असेल तर अंदाजे 6 x 1023 आहे म्हणून जर आपल्याकडे 6 x 1023 लिथियम अणू एकत्र येत असतील तर आपल्याकडे 6 x 1023 आण्विक कक्षा आहेत त्यापैकी प्रत्येक 2 इलेक्ट्रॉन घेऊ शकतो तर आपल्याकडे 10 x किंवा 12 x 1023 ऊर्जा स्थिती आहेत आणि ही खरोखर मोठी संख्या आहे तर याचा अर्थ असा आहे की जर आपण आकृतीकडे परत पाहिले तर वैयक्तिक ऊर्जा अवस्थांमधील अंतर खरोखरच लहान आहे आकृती जिथे आपण येथे काढली आणि N बरोबर 6 आणि 6 ओळी काढल्या जर तुमच्याकडे N समान 23 1023 असेल तर तुम्ही मूलतः या रेषांपैकी 1023 काढत आहात मी जे सांगण्याचा प्रयत्न करीत आहे ते खरोखरच मोठे आहे N हे सतत बनतात आणि आपल्याकडे जे आहे ते एक ऊर्जा बँड आहे तर आपण लिथियमसाठी ऊर्जा बँडची आकृती पुन्हा काढू शकतो हे लक्षात घेऊ शकतो की आपल्याकडे यापुढे वैयक्तिक आण्विक कक्षीय नाहीत परंतु आपल्याकडे ऊर्जा बँड आहे तर या प्रकरणात ऊर्जा y अक्षावर आहे संदर्भित एक ऊर्जा पातळी 0 ज्याला व्हॅक्यूम स्तर म्हणतात तर आपण याला व्हॅक्यूम स्तर म्हणू आणि याला 0 मूल्य आहे म्हणून प्रत्येक गोष्ट व्हॅक्यूम स्तराचा संदर्भ असू शकते तर आपल्याकडे एक ऊर्जा बंध आहे जो अर्धा भरलेला आहे तर या प्रकरणात या सर्व पूर्ण अवस्था आहेत आणि या सर्व रिक्त अवस्था आहेत तर ऊर्जा बँड अर्धा भरलेला आहे या वस्तुस्थितीवर आपण कसे पोहोचू जर तुम्ही उर्जा विरुद्ध बंध लांबीच्या आकृत्याकडे परत गेलात जर आपल्याकडे लिथियम असेल जे 2s1 असेल आपल्याकडे 1s आतील कक्षा आहे आपल्याकडे 2s1 आहे तर येथे हा ऊर्जा बँड आहे आणि एकूण 2 N अवस्था आहेत परंतु प्रत्येक लिथियम अणू फक्त एका इलेक्ट्रॉनचे योगदान देईल तर आपल्याकडे फक्त N इलेक्ट्रॉन आहेत तर म्हणूनच या बँडचा फक्त अर्धा भाग भरला आहे तर आपण वरचा अर्धा भाग मिटवू शकतो म्हणून आपल्याकडे अशी परिस्थिती आहे जिथे आपल्याकडे अर्धा बंध आहे तेथे पूर्ण आहे अर्धा बंध आहे तेथे रिक्त आहे हीच गोष्ट मी इथे दाखवली आहे आपल्याकडे अर्धा बँड तेथे पूर्ण आहे आणि अर्धा बँड रिकामा आहे ही ऊर्जा स्थिती जी पूर्ण आणि रिक्त स्थिती वेगळी करते मी त्याला Ef अशी खूण केली आहे Ef ला फर्मी ऊर्जा म्हणतात आता ही एक अतिशय महत्वाची संज्ञा आहे 0 केल्विनवरील फर्मी ऊर्जा पूर्ण आणि रिक्त अवस्था वेगळी करते तर फर्मी उर्जा पूर्ण आणि रिक्त अवस्था वेगळी करते ही फर्मी उर्जेसाठी सर्वाधिक वापरली जाणारी कार्यरत व्याख्या आहे जेव्हा आपण अर्धसंवाहककडे येतो तेव्हा आपण ही व्याख्या थोडी सुधारित करण्याचा प्रयत्न करू परंतु जोपर्यंत आपण धातूंशी व्यवहार करत आहोत तोपर्यंत आपण याचा वापर करू तर येथे फक्त काही संख्या ठेवूया तर लिथियमच्या बाबतीत ही ऊर्जा 0 आहे फर्मी ऊर्जा उणे 2 5 ev आहे ज्याचा अर्थ फर्मी पातळीपासून व्हॅक्यूम पातळीपर्यंत इलेक्ट्रॉन उत्तेजित करण्यासाठी आपल्याला 2 5 ev ऊर्जा आवश्यक आहे लिथियमच्या बाबतीत EB हा व्हॅलेन्स बँडचा तळ आहे EB चे मूल्य 7 2 ev आहे येथे वापरल्या जाणाऱ्या ऊर्जेच्या एककांना इलेक्ट्रॉन व्होल्ट म्हणतात ev ला इलेक्ट्रॉन व्होल्ट म्हणतात हे ज्यूल्समध्ये ऊर्जेशी संबंधित आहे जे 1 6 x 10 19 ज्यूल्स हे स्पष्ट करते 1 ev अंदाजे 1 6 x 10 19 ज्यूल्स आहे लिथियमच्या बाबतीत हे चित्र आहे तर लिथियमच्या बाबतीत आपल्याकडे 2s कक्षा आहे जे अर्धे भरलेले आहे तर आपल्याकडे एक बँड देखील आहे जो अर्धा भरलेला आहे मॅग्नेशियम किंवा बेरीलियमचे काय बेरिलियमची परमाणु संख्या 4 आहे त्यात इलेक्ट्रॉन सरंचना आहे 1s2 2s2 आहे मॅग्नीशियम बेरीलियमच्या खाली आहे आवर्त सारणीमध्ये इलेक्ट्रॉनिक सरंचना 1s2 2s2 2p6 आणि 3s2 आहे पुन्हा एकदा या दोन्ही घटकांसाठी हे आतील कक्षा आहेत तर बाह्य कक्षा मूलतः s2 सरंचनेत आहेत ही सरंचना हेलियमच्या बाबतीत सारखीच आहे आपण पाहिले की हीलियममध्ये 1s2 सरंचनेत आहे प्रश्न असा आहे की बेरिलियम किंवा मॅग्नेशियम हे धातू कसे बनवतील किंवा घन बनवतील कारण आपल्याला माहित आहे की ते बनवतात आणि हेलियम बनवत नाही कारण बेरिलियम आणि मॅग्नेशियम या दोन्ही बाबतीत आपल्याकडे p कक्षा आहेत आणि p कक्षा रिक्त आहेत तर येथे आपल्याकडे मॅग्नेशियमच्या बाबतीत 2p0 आहे आपल्याकडे 3p0 आहे तर जेव्हा आपण घन तयार करता तेव्हा आपल्याकडे जे असते ते म्हणजे रिक्त 2p0 आणि पूर्ण 2s2 दरम्यान मिश्रण मॅग्नेशियमच्या बाबतीत तुम्ही रिक्त 3p0 मध्ये पूर्ण 3s2 मध्ये मिसळता आणि हेच कारण आहे की आपल्याकडे अपूर्ण स्थिती आहे आणि हे धातू का आहेत तर हे पुन्हा एकदा आपण हे चित्रात्मक उर्जा विरुद्ध बंध अंतर वापरून आकृती दर्शवू शकतो बेरिलियमचे उदाहरण घेऊ आपल्याकडे y अक्ष वर उर्जा आहे आणि नंतर x अक्ष वर बंधाची लांबी आहे आणि आपल्याकडे काही समतोल अंतर आहे 1s कक्षा ही आतील कक्षा आहे जे बंधनामध्ये भाग घेणार नाही आपल्याकडे 2s2 कक्षा आहे जी पूर्ण आहे आणि आपल्याकडे 2p0 आहे रिक्त आहे जेव्हा तुम्ही बंध आकृती काढता तेव्हा ही 2s कक्षा असते आपल्याकडे 2p0 कक्षा देखील असते तर आपल्याकडे 2s आणि 2p चे मिश्रण आहे तर ही संपूर्ण गोष्ट जी 2s आणि 2p यांचे मिश्रण आहे ते एक बँड बनवते मग आपण या बँडमध्ये इलेक्ट्रॉन भरू शकता तर ही सर्व भरण्याची अवस्था आहे आणि ही सर्व रिकामी अवस्था आहेत आणि भरलेली आणि रिक्त अवस्था वेगळी करणारी ऊर्जा ही तुमची फर्मी ऊर्जा आहे हेच कारण आहे की बेरिलियम किंवा मॅग्नेशियम जरी त्यांच्याकडे पूर्ण 2s2 इलेक्ट्रॉनिक सरंचनेत असले तरीही ते धातू मानले जातात कारण त्यांच्यामध्ये s आणि p दरम्यान मिश्रण आहेत तर आता त्यांच्याकडे एक बँड आहे अर्धा भरलेला आणि अर्धा रिकामा हा बँड जो बाहेरच्या कक्षामधील इलेक्ट्रॉनच्या परस्पर क्रियामुळे होतो त्याला व्हॅलेन्स बँड म्हणतात हे बाह्य कक्षा इलेक्ट्रॉनमधील परस्पर क्रियामुळे होते तेथे वाहक बँड देखील आहे धातूंच्या बाबतीत व्हॅलेन्स बँड आणि वाहक बँड दोन्ही सारखेच असतात तर धातूंच्या बाबतीत आपल्याकडे व्हॅलेंस आणि वाहक बँड दोन्ही आहेत आणि ते दोन्ही सारखेच आहेत अर्धसंवाहकच्या बाबतीत तुम्हाला आढळेल की व्हॅलेंस आणि वाहक बँड वेगळे आहेत आणि त्यांच्यामध्ये अंतर असते त्याला आपण बँड अंतर म्हणतात तर आजच्या वर्गात आपण धातू कसे तयार होतात ते पाहिले आहे आपण वैयक्तिक अणूंपासून कशी सुरुवात करू शकता आणि नंतर हे अणू एकत्र येऊन आण्विक कक्षा तयार करतात धातूंच्या बाबतीत आपल्याला असे आढळते की हे आण्विक कक्षीय शेवटी एक बंध तयार करतात आणि हे बंध पूर्णपणे भरलेले नसतात तिथे नेहमीच काही रिकामी अवस्था उपलब्ध असतात आणि म्हणूनच धातू इतके चांगले वाहक असतात कारण या बँडमध्ये असलेली ही इलेक्ट्रॉन ऊर्जा मिळवू शकतात आणि या रिक्त अवस्थांमध्ये जाऊ शकतात आणि अशा प्रकारे धातूच्या आत मुक्तपणे फिरू शकतात आणि यामुळे धातू खूप चांगले वाहक बनतात पुढील वर्गात आपण अर्धसंवाहककडे बघायला सुरुवात करू आणि आपण अर्धसंवाहकमध्ये बँड अंतर बँड गॅप कसे असतात ते पाहू आणि अर्धसंवाहकाच्या वेगवेगळ्या वर्गीकरणाकडेही पाहू